आम्ही आमच्या तिसर्या मॉड्यूलपासून प्रारंभ करतो जिथे आम्ही भिन्न क्रियांची आणि या क्रियांच्या मिश्रणाची तपासणी करतो तिसर्या मॉड्यूलचा प्राथमिक हेतू तपशीलवार पद्धतीने दगडी बांधकामाच्या वर्तनाची तपासणी करणे आणि वेगवेगळ्या क्रियांच्या अंतर्गत कृती आणि जोडणी अंतर्गत क्लोज फॉर्म सोल्यूशन क्लोज फॉर्म विश्लेषणात्मक अभिव्यक्तीवर पोहोचणे सक्षम करणे आहे ते महत्त्वाचे ठरते कारण आम्ही नंतर विविध आकाराच्या दगडी बांधकाम घटकांच्या भिन्न क्रियांच्या अंतर्गत सामर्थ्य स्थापित करण्यास सक्षम आहोत कदाचित आपणास बारीक भिंती स्क्वॅट भिंती बिम स्तंभ इत्यादी पाहण्यात स्वारस्य असेल कॉम्प्रेशनसह प्रारंभ करणे एकाग्र कॉम्प्रेशन विक्षिप्त कॉम्प्रेशन वाकणे प्लेन वाकणे आणि नंतर प्लेन वाकणे किंवा दगडी बांधकामाच्या भिंतीवर शिअर कार्य करणे आणि नंतर अर्थातच ते एकमेकांशी कसे संवाद साधतात हे समजून घेण्यात आम्हाला रस आहे क्षणासह अक्षीय भार शिअर शक्तीसह अक्षीय शक्ती आणि आपले अपयश या कृती अंतर्गत पृष्ठभाग तयार आणि समजून घेईपर्यंत वर्तन संबंधित योग्य आहे डिझाइनसाठी हे विश्लेषक आधार बनते तर पुढील मॉड्यूल जे डिझाइनशी संबंधित आहे ते भिन्न क्रियांच्या अंतर्गत दगडी बांधकामाच्या वर्तनास खरोखरच खाद्य देईल म्हणून मी यांत्रिक वर्तनापासून सुरुवात करतो कम्प्रेशनमधील दगडी बांधकामाची यांत्रिकी ही एक गोष्ट आहे जी आम्ही आधीच काळजीपूर्वक पाहिली आहे विशेषत युनिट आणि मोर्टार यांच्यामधील सहकार्य तथापि हेतू असा आहे की जर आपल्याकडे घटकांची शक्ती आणि घटकांची मालमत्ता युनिट आणि मोर्टार असेल तर आपण दगडी बांधकामाच्या संकुचित ताकदीचा अंदाज लावू शकाल का असे अनेकदा नाही की आपण प्रयोगशाळेत एक प्रयोग करण्यास सक्षम व्हाल आणि असे म्हणाल की मी काम करणार असलेल्या चिनाकृतीची अपयशी ताकद आहे हे कसे चालले आहे हे विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून आपल्याला समजणे आवश्यक आहे आणि युनिट सामर्थ्य आणि मोर्टार शक्ती ही एक अशी गोष्ट आहे जी आपण व्यावहारिक परिस्थितीत अगदी सहज स्थापित करू शकता म्हणूनच त्या ज्ञानामुळे आपण पाहिलेल्या एका जटिल वर्तनासाठी तिथे पोचणे शक्य आहे कारण कॉम्प्रेशनमध्ये दगडी बांधकामातील अपयशी ताकद काय आहे या सहकार्यामुळे ठीक आहे तर आम्ही आजच्या वर्गात परीक्षण करीत आहोत केवळ अनियंत्रित संकुचन एकाग्रता तपासणार आहोत कम्प्रेशनच्या विलक्षणपणामुळे आम्ही अद्याप स्ट्रेन ग्रेडियंटमध्ये जाऊ शकणार नाही आणि आम्ही दगडी बांधकामाच्या कॉम्प्रेशनमधील सामर्थ्याकडे पहात आहोत ते एका भिंतीची शक्ती नाही आम्ही दगडी बांधकामाच्या भिंतीचा पातळपणा आणत नाही आहोत जिथे दुसरा ऑर्डर प्रभाव चित्रात येऊ शकतो म्हणून आम्ही अद्याप दगडी पाटणीची सामग्री म्हणून कम्प्रेशन अंतर्गत तपासत आहोत तर आम्ही याचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे आणि आम्ही चर्चा केली की दगडी बांधकामांची शक्ती युनिटची ताकद आणि मोर्टारच्या सामर्थ्यामध्ये कुठेतरी पडेल आणि हे त्या दोघांमधील सहकार्यामुळे आहे युनिट आणि मोर्टार दरम्यान युनिट दोघांचे बळकट होणार आहे परंतु दोघांचे अधिक ठिसूळ दोघांचे कमी विकृत रूप मोर्टार अधिक विकृत सामर्थ्याने कमकुवत आहे परंतु दोन घटकांमधील बॉन्डमुळे या दोघांच्या संयोजनाच्या रूपात जे मिळते ते दरम्यानचे काहीतरी आहे आणि आपण मल्टीएक्सियल अवस्थेत तणावाची स्थिती कशी आहे हे देखील तपासले आहे युनिटमध्ये तणावाची स्थिती जो अनैतिक कम्प्रेशन आणि द्विपक्षीय तणाव फॉर्म द्वारे दर्शविली जाते आणि युनिट स्वतःच ऑफर केलेल्या बंदीमुळे मोर्टारमध्ये कम्प्रेशनची त्रिकोणीय स्थिती कशी होते तर हे लक्षात ठेवू आणि फॉर्म्युलेशनसाठी आधार म्हणून याचा वापर करू म्हणून मी युनिटच्या रेखीय लवचिक वर्तन आणि मोर्टारच्या समजानुसार तयार केलेल्या तपासणीची तपासणी करणार आहे जे आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे खरे नाही आम्ही अशा सामग्रियांसह कार्य करीत आहोत ज्यामध्ये भिन्न सामर्थ्य आहे आणि अगदी लवकरात लवकर नॉनलाइनैरिटी अस्थिरता प्रविष्ट करू शकतो आणि म्हणूनच आम्ही द्वितीय सिद्धांत तपासू ज्यामध्ये मोर्टार आणि युनिट या दोघांच्या अस्थिर वर्तन कारणीभूत ठरले आणि स्वत च्या कामातच अयशस्वी होण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले तर रेखीय लवचिक सिद्धांतासह प्रारंभ करण्यासाठी ही एक सुस्थापित सैद्धांतिक चौकट आहे हे अनेक दशकांपूर्वी हॅलर फ्रान्सिसच्या कार्यावरून येते समजा येथे मूलभूत धारणा ही आहे की संपूर्ण असेंब्ली लवचिक पद्धतीने कार्य करीत आहे बरोबर आणि तिथेच आपल्यासाठी समस्या उद्भवली आहे ठीक आहे म्हणून आम्ही युनिट आणि मोर्टारमधील मल्टीएक्सियल तणावाची राज्ये तयार करण्यात पॉईसनचा Poisson's प्रभाव मूलभूत असल्याबद्दल बोलत होतो म्हणून मी विटांचे युनिट तपासत असल्यास केवळ ओळख ओळखण्यास मिळते आम्ही झेड अक्सिसकडे पहात आहोत ताण उभ्या दिशेने अनियंत्रित कॉम्प्रेसिव्हमध्ये कार्य करत आहे σz म्हणून अक्षीय संपीडन वीट युनिट मधील बाजूकडील द्विपक्षीय तणाव दोन बाजूंनी σbx आणि σby जेव्हा मोर्टार इकाई मधील युनिटमध्ये कम्प्रेशनच्या ताणाची मल्टीएक्सियल स्टेटस अक्षीय कम्प्रेशन आणि इतर दोन दिशानिर्देश जे संक्षेप σjx आणि σjy मध्ये देखील आहेत येथे सबस्क्रिप्ट बीचा उपयोग वीट युनिटचा संदर्भ घेण्यासाठी केला जातो आणि j हा संयुक्तचा संदर्भ घेत आहे तर आपल्याकडे σbx आणि σby आहे तर युनिट आणि मोर्टार जॉइंटच्या परिमाणांच्या बाबतीत आपण मोर्टारच्या जोडणीच्या जाडीइतकी tb आणि tj म्हणून वीट युनिटची जाडी पहात आहोत ठीक आहे आता ट्रायक्सियल तणावाच्या स्थितीत पॉईसनचा प्रभाव चित्रात येतो या समजुतीवर आधारित आम्ही विटांच्या युनिटमधील विकृती आणि मोर्टारमधील विकृती वेगवेगळ्या दिशानिर्देशांच्या तणावाच्या स्थितीत लिहू शकतो म्हणून जर आपण वीट युनिटमधील विकृत रूप पाहिले तर आम्ही X दिशेने वीट युनिटमधील ताण लिहू शकतो εbx 1 ⎡⎣σbx νb σz − σby ⎤⎦ b तर तणावाच्या त्रिकोणीय अवस्थेच्या दृष्टीने εbx येथे Eb म्हणजे वीटच्या लवचिकतेचे मॉड्यूलस σbx संदर्भित आहे bx दिशेने थेट ताण νb येथे वीट युनिटचे पॉईसनचे गुणोत्तर आणि इतर दोन दिशानिर्देश आणि इतर दोन दिशानिर्देशांमध्ये तणाव σz कम्प्रेशन आणि σby तर आपण तणावाच्या त्रिकोणीय स्थितीच्या संदर्भात पॉईसनच्या प्रभावाकडे पहात आहात त्याचप्रमाणे εby लिहिलेले आहे εby 1 ⎡⎣σby νb σz − σbx ⎤⎦ b आमच्याकडे ताणतणावाची अवस्था आहे जी थेट इतरांचे दिशेने योगदान देणार आहे आणि पॉईसनच्या इतर दोन दिशानिर्देशांमधील परिणामामुळे दिशेने मानसिक ताण बदलू शकतो त्याचप्रकारे आम्ही मोर्टार संयुक्त स्वतःच विकृत रूप लिहितो मोर्टार जॉइंट ट्राएक्सियल कम्प्रेशनमध्ये आहे jx ⎡⎣−σjx νj σz σjy ⎤⎦ j jy ⎡⎣−σjy νj σz − σjx ⎤⎦ j तर आपल्याकडे εjx आहे म्हणून एक्स दिशेने संयुक्त मध्ये कॉम्प्रेसिव्ह ताण आणि जेथे वायु दिशेने Ej मोर्टार संयुक्तच्या लवचिकतेचे मॉड्यूलस आहे तेथे संयुक्त मध्ये कॉम्पॅरेसीव्ह ताण पुन्हा ताणतणावामुळे ताण येतो ज्याचा थेट दिशेने परस्पर संबंध आहे तर σjx आणि σjy च्या साठी εjx आणि εjy आणि इतर दोन दिशानिर्देश पॉइसनच्या प्रभावामुळे उद्भवू शकले आहेत आणि संदर्भित νb येथे मोर्टार किंवा संयुक्त सामग्रीच्या स्वत च्या पॉईसन रेशोचा Poisson's ratio संदर्भ आहे तथापि आम्हाला माहित आहे की दोन साहित्यामध्ये एक बॉन्ड अस्तित्वात आहे आणि म्हणूनच बाजूच्या विकृतींची अनुकूलता आहे तेथे बाणांच्या अस्तित्वामुळे स्ट्रॅन्सची सुसंगतता बाजूच्या विकृतींची सुसंगतता असणार आहे ज्याचा अर्थ असा आहे की वीट युनिटमधील एक्स दिशेने ताण x मधील तणावसारखेच असेल मोर्टार सामग्री मध्ये दिशा तर εbx εjx च्या बरोबरीने आणि εby εjy च्या समान असावे मुळातच इंटरफेसमधील बाजूकडील ताळे जोपर्यंत समतोल राखला जाईल तोपर्यंतच असावा जोपर्यंत आपणास अपयश येत नाही हे मान्य आहे बरोबर आम्हाला बलाच्या समतोलपणाचा देखील विचार करावा लागेल तर जर आपण x आणि y दोन्ही दिशानिर्देशांमधील आंतरिक शक्तींचे संतुलन पाहत असाल तर आम्ही मोर्टारच्या जोडणीची जाडी वीटच्या युनिटची जाडी ज्यावर हे ताणतणाव कार्य करत आहेत हे तपासू शकतो आणि या दोन दिशानिर्देशांमध्ये समतोल लिहू शकतो σbx α ⋅σjx σby α ⋅σjy α tf tb म्हणूनच आम्ही कार्य करीत असलेल्या गृहितकांचा हा मूलभूत समूह आणि सामर्थ्य संतुलन आणि विकृतीच्या सुसंगततेमुळेच हा अभिव्यक्तींचा संच लिहून घेण्यात मदत केली जाते जर आपण मागील अभिव्यक्तींचा संच एकत्रित केला तर आपल्याकडे असलेले अंतिम आउटपुट ज्याचे आपल्याला आगमन करण्यास आवड आहे ते म्हणजे σz अंतर्गत दगडी बांधकाम अयशस्वी होणाऱ्या तणावासाठी आपल्याला अभिव्यक्ती मिळू शकते σz अनुलंब संक्षेप आहे आम्हाला σz साठी अभिव्यक्ती हवी आहे जी घटकांचे कार्य आहे वीटची लवचिकताचे मॉड्यूलस मोर्टारच्या लवचिकतेचे मॉड्यूलस युनिटची आणि भूमितीची भूमिती विशेषत संयुक्त जाडी आणि या साहित्यांचे पोसन प्रमाण तर घटकांची सामग्री आणि त्यांची घटक शक्ती जाणून घेतल्यास वीट युनिटची तन्यता मोर्टारची संकुचित शक्ती आपण σz वर पोहोचू किंवा σz स्वतःच अपयशी ठरवू शकेन तर आपण पाहिलेल्या मागील अभिव्यक्तीमध्ये α संयुक्त जाडीचे प्रमाण दर्शवित आहे त्याचप्रमाणे जर आपण β मोर्टार सामग्रीच्या लवचिकतेच्या मोड्युलसच्या वीट युनिटमधील गुणोत्तर म्हणून वापरत असाल तर σbx σz च्या बरोबरीने खाली लिहित आहोत तर हे पूर्वीच्या अभिव्यक्तींच्या संचाचे फक्त पुनर्रचना आहे जे विकृतीवर आधारित आहे आता ते ताणांच्या बाबतीत व्यक्त केले गेले आहे आम्ही ते σbx आणि σby च्या दृष्टीने लिहित आहोत युनिटमधील वेगवेगळे ताण आणि मोर्टार ज्यामुळे आम्ही मोजू आणि जाणून घेऊ शकतो भूमिती आणि पॉईसनच्या गुणोत्तरांची वैयक्तिक मूल्ये मोर्टारची वीटची आणि दोन साहित्यांच्या लवचिकतेच्या मोड्यूली काढून टाकणे bxbyvj βvb1αβ1 vj αβvb2 तर आपण येथे पाहिलेली अभिव्यक्ती मुळात तणावाची अज्ञात स्थिती काढून टाकते तर आपल्याकडे येथे स्थानिक तणावाचे अभिव्यक्ती आहे जे वीट युनिट σbx आणि σby च्या अधीन आहे की तणावपूर्ण ताण आहे त्या तणावाच्या बाबतीत ते लिहिण्यास सक्षम असणे महत्वाचे आहे कारण आम्हाला माहित आहे की वीट युनिट योग्य तणावात अयशस्वी होईल तर आपल्याकडे यंत्रणेची कल्पना आहे कारण वीट युनिट तणावात अयशस्वी होण्याची अपेक्षा केली जाते आता आपल्याकडे एक अभिव्यक्ती आहे जी वीट युनिटमधील तणावाशी संबंधित आहे वीट युनिटमधील तणावपूर्ण ताण या संपूर्ण ताण अनुलंब संपीडित ताण आपण प्रत्यक्षात अर्ज करीत आहात आणि ज्याच्या खाली प्रिज्म अयशस्वी होईल ही सर्वसामान्य अभिव्यक्ती आहे आपल्याला आता सामर्थ्य मूल्यांमध्ये प्लग इन करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आणि हे या स्वरूपात का आहे याचे कारण आपल्याकडे आधीपासूनच वीट युनिटचा ताणतणावाचा ताण आहे σbx आणि σby प्रत्यक्षात तणावग्रस्त आहेत पण आम्हाला माहित आहे की वीट युनिट फुटणार आहे ते येथे विभाजित होणार आहे ताणलेली शक्ती आहे तर जर माझ्याकडे वीट युनिटच्या टेन्सिल सामर्थ्याचा अंदाज असेल तर मी σz मध्ये अभिव्यक्ती मिळविण्यासाठी येथे प्लग इन करू शकतो जेणेकरून ते डिझाइन केलेले आहे तर विटांच्या युनिटच्या अयशस्वीतेसाठी आपल्याला निकषांची आवश्यकता आहे जर आपण ज्या आकृत्याकडे आपण पाहिलेला आकृती लक्षात ठेवला होता आकृती ज्या आपण वर्तनच्या दृष्टीने पाहिली होती युनिटमधील तणाव मार्ग आणि त्यातील तणाव मार्ग मोर्टार त्या क्षणी येईल ज्या आपण गृहीत धरत होतो आणि ही एक वाजवी समजूत आहे की कॉम्प्रेशन आणि टेन्शन अंतर्गत वीट युनिटमधील अपयशी प्लेन हे सरळ रेष बरोबर आहे तर ते आपल्यासाठी युनिटची संक्षिप्त सामर्थ्य आणि युनिटची तन्यता सामर्थ्य दरम्यान एक सरळ रेषा संवाद आहे हे एक सरळ रेष अपयशी प्लेन आहे तर जर fbc ही युनिटची संकुचित शक्ती असेल युनिटची अनियंत्रित संकुचित शक्ती आणि fbt तर fbt ही युनिटची एकसातिक तन्यता आहे जर आपण थेट ताणतणाव परीक्षा घेत असाल आणि युनिटची तणावपूर्ण शक्ती प्राप्त करत असाल तर आपण वीट युनिटवर एकसारखे कम्प्रेशन चाचणी फ्लॅट वार कॉम्प्रेशन चाचणी कराल ज्यास तुम्हाला fbc मिळेल तर fbc आणि fbt उपलब्ध करून वीट युनिटमधील कॉम्प्रेसिव्ह ताण दरम्यान एक सरळ रेषा संवाद zfbctfbc1 λfbtfbc आणि गोष्टी फक्त थोडी सोपी करण्यासाठी आपण येथे लॅम्बडासारख्या गुणधर्मांकडे पहात आहोत आम्ही चर्चा केली आहे की वीटची ताणलेली शक्ती संकुचित शक्तीच्या दहा टक्के असेल तर आपण थेट टेन्शन टेस्टमधून उद्भवणारे अचूक मूल्य न घेतल्यास आपण कार्य करू शकाल आपण अद्याप युनिटची तणावपूर्ण शक्ती आणि युनिटच्या स्वतःच्या संकुचित सामर्थ्यामधील संबंध वापरू शकता तर आपल्याकडे तणाव कॉम्प्रेशनमधील वीटची ही सरळ रेष अपयशी पृष्ठभाग आहे जी निकष प्रस्थापित करण्यास आम्ही सक्षम होऊ जर आपण आता अभिव्यक्तीमध्ये बदलत आहोत तर आपण σbx आणि σby वापरत आहोत जे युनिटमध्ये टेन्स्ईल ताणतणावाशिवाय काहीच नाही तर आपल्याकडे येथे σt मध्ये एक अभिव्यक्ती आहे म्हणून σbx आणि σby हे अपयशी निकषात σt ने बदलले आहेत आणि σt च्या संदर्भात पुनर्लेखन केल्याने आपल्याला σz साठी एक अभिव्यक्ती मिळेल कारण आता आपण युनिटच्या कम्प्रेशनमध्ये अपयशाची शक्ती आणत आहोत σz हे दगडी बांधकामा असेंब्लीच्या स्वतःच्या कॉम्प्रेशनमधील अपयशाचा संदर्भ घेणार आहे

fbc तर आता आपल्याकडे अभिव्यक्ती आहे जी एकात्मिक कॉन्सेन्ट्रिक कम्प्रेशन अंतर्गत दगडी बांधकामातील अपयशी शक्ती आहे जेथे आपल्याला आवश्यक असलेले पॅरामीटर्स युनिटचे पोयसन रेशो मोर्टारचे पॉईसन रेशो युनिटच्या लवचिकतेचे मॉड्यूलस आहेत मोर्टार च्या लवचिकता च्या आपल्याकडे अल्फा संज्ञा आहे जो भौमितिक पॅरामीटर संयुक्त जाडी विरूद्ध वीट जाडी आणि शेवटी लंबडा आहे जे काही नाही परंतु fbc fbt सामर्थ्याचे गुणोत्तर आहे तर ही एक अभिव्यक्ती आहे जी बर्यापैकी चांगली आहे परंतु रेखीय विश्लेषण हा आधार आहे रेखीय लवचिक विश्लेषण हाच या अभिव्यक्तीचा आधार आहे म्हणूनच या सिद्धांताची मूलभूत मर्यादा ज्याला बहुतेकदा दोन लोक म्हणून ओळखले जाते ज्यांनी सुरुवातीला हॅलर फ्रान्सिस सिद्धांताचा संदेश दिला ही वस्तुस्थिती आहे की आपण रेषात्मक लवचिक वर्तन गृहित धरत आहोत आणि आपल्याला हे माहित आहे की मोर्टार आणि युनिट जास्त प्रमाणात मोर्टार एक रेषात्मक लवचिक पद्धतीने वर्तन करणार नाही आणि दगडी बांधकामाच्या मिश्रणाच्या वर्तनासाठी या आधाराचा विचार करण्याची समस्या ही आहे की आपल्याला हे चित्र आठवते जेथे आपल्याकडे अक्षीय संक्षेप आहे जे लोडमुळे उद्भवणारे ताण लागू होते बाजूकडील कॉम्प्रेशन पार्श्वकीय तणावाविरूद्ध लागू केले जाणारे कॉम्प्रेशन लोड मुद्दा असा आहे की युनिटमधील ताणतणावाचा मार्ग रेषात्मक असल्याचे मानले जाते आणि नंतर आपण वापरलेल्या अपयशाच्या निकषावर ती मारते जी युनिटसाठी कॉम्प्रेशन आणि टेन्शन एनवेलोप सरळ रेष आहे आम्ही पुन्हा असे गृहीत धरत आहोत की मोर्टारमधील तणाव मार्ग हा प्रिझममधील मोर्टारचा ताण मार्ग आहे तसेच एक रेषात्मक लवचिक आहे युनिट आणि मोर्टार प्रत्यक्षात एकत्र कसे अयशस्वी झाले हे आम्ही समजू शकणार नाही वास्तविकतेत आपण युनिटमध्ये तणावग्रस्त क्रॅकणि कन्फाइनमेन्ट गमावणे आणि मोर्टारच्या क्रशिंग अपयशाची एकाच वेळी घटनांची अपेक्षा करता जर आपण या सिद्धांताकडे गेलात तर मोर्टार शक्ती आणि युनिट सामर्थ्य किती आहे यावर अवलंबून आपणास अपयशी ठरण्याच्या बिंदूंमध्ये फरक मिळेल तर या सिद्धांतानुसार वीट अपयशी ठरेल आणि नंतर थोड्या वेळाने आपण भार वाढवाल आणि नंतर मोर्टार अयशस्वी होईल जे घडत नाही तेथे दोघांचे एकाचवेळी अपयश आहे तर मी येथे थांबतो आम्ही परत येऊन त्याच परिस्थितीचे परीक्षण करू परंतु मोर्टार सामर्थ्यासह युनिटच्या सामर्थ्यापेक्षा येथे दर्शविल्या गेलेल्या आणि मग आपण मोर्टारच्या अस्थिर वागण्यामुळे आपल्याला अधिक चांगले कसे मिळू शकेल अशा परिस्थितीत कसे जायचे ते तपासून पहा संपीडन अंतर्गत यांत्रिक वर्तनाची भविष्यवाणी

Thank you